नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 43 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II मध्ये मुख्यतः प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स II पाहणार आहोत आता एक उदाहरण पाहू त्रिकोणी प्रिझम हे आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे तर याचे व्ह्यूज हे उभ्या प्लेनवर आणि आडव्या प्लेनवर कसे दिसतील अॅपेक्स आणि अक्ष असलेला हा त्रिकोणी प्रिझम आहे आता जेव्हा आपण टॉप व्ह्यूकडून पाहतो तेव्हा या एका बिंदूपासून म्हणजे अॅपेक्स पासून या तीनही एड्ज आपण पाहू शकतो म्हणून आपण हे या सलग लाईनने दाखवतो आता जर आपण टॉप व्ह्यूकडून पाहिले तर ते एका त्रिकोणासारखे दिसते आणि जर आपण फ्रंट व्ह्यूकडून पाहिले असता कारण बेस एड्ज ही VP ला समांतर आहे आणि जर आपण या दिशेने पाहिले तर हे तिन्ही बिंदू आपण पाहू शकतो आणि या तिन्ही लाईन या अॅपेक्स बिंदूंमध्ये छेदत आहेत आता आपण या लाईन वर प्रोजेक्ट करतो समोरील बाजू ही सलग आडवी लाईन आहे आणि ही लाईन वर अॅपेक्सपर्यंत प्रोजेक्ट होते आणि हा संपूर्ण सरफेस म्हणजे वर प्रोजेक्ट केलेला सरफेस आहे तर हा सरफेस म्हणजे एक त्रिकोण दिसत आहे त्याचप्रमाणे हा संपूर्ण सरफेस वर प्रोजेक्ट केल्यावर हा सरफेस बनतो आणि अशाप्रकारे आपण आणखी एक त्रिकोण पाहू शकतो टॉप व्ह्यूमधील आकृतीला आपण नेहमी a b c असे नाव देतो फ्रंट व्ह्यूमधील आकृतीला आपण नेहमी a b c' असे नाव देतो यापैकी एक बेस एड्जला रोटेट करू तर आडवी बेस एड्ज घेण्याऐवजी आपण इनक्लाइन बेस एड्ज असलेला प्रिझम घेऊया या प्रकरणात a हे वर XY अक्षापर्यंत प्रोजेक्ट करू आणि त्यास a असे नाव देऊ त्याचप्रमाणे b आणि c हे एका बिंदूला प्रोजेक्ट होतात कारण b आणि c हे कोइन्साईड होतात आणि त्यास b c असे म्हणू बिंदू o हा दिसत आहे म्हणून a ते o हे लाईन द्वारे जोडू आणि b c ते o हे लाईन द्वारे जोडू यामध्ये आपण या बाजूने पाहू बिंदू b हा समोरील बाजूस असल्याने दिसत आहे म्हणून तो पहिले लिहू आणि बिंदू c हा मागील बाजूला असल्याने तो दिसत नाही म्हणून तो कंसामध्ये दाखवू त्याचप्रमाणे आपण टॉप व्ह्यूमध्ये पाहू शकतो की बिंदू o हा दिसत आहे आणि o हे अदृश्य आहे कारण o हे त्या प्रिझमच्या खाली आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण फ्रंट व्ह्यूकडून पाहतो तेव्हा बिंदू o हा वर प्रोजेक्ट केल्यावर o बनतो आपण फ्रंट व्ह्यूमध्ये नेहमी मध्ये नाव देतो o1 हा अदृश्य आहे म्हणून आपण हे कंसात o1 असे दाखवितो आणि अक्ष हा वर प्रोजेक्ट करून डॅश डॉट लाईन द्वारे दाखवितो आता बिंदू b आणि c हे कोइन्साईड करण्याऐवजी येथे आपण थोड्या प्रमाणात ऑफसेट बनवू तर हे या दिशेने थोडेसे रोटेट करू म्हणजे b दिसेल आणि b मधून एक लाईन वर अॅपेक्सपर्यंत प्रोजेक्ट करू या प्रकरणात bc हा सरफेस देखील दिसत आहे तर आपल्याला हा सरफेस मिळेल त्याचप्रमाणे फ्रंट व्ह्यूमध्ये हा a b o सरफेस दिसेल म्हणजे आपण a o b हा सरफेस पाहू शकतो बिंदू o o1 हा वर प्रोजेक्ट करतो आणि आपण त्यास o o1 असे दाखवितो o1 अदृश्य आहे आणि o हे दिसत आहे आणि म्हणून आपण o ते o1 हे डॅश डॉट लाइन द्वारे दाखवितो o b ही लाईन इनक्लाइन असल्याने जेव्हा आपण त्यास प्रोजेक्ट करतो तेव्हा o b सुद्धा इनक्लाइन लाईन मिळते तर या बेसची एड्ज उभ्या प्लेनला समांतर आणि उभ्या प्लेनच्या जवळ ठेवण्याऐवजी आता आपण या बेसची एड्ज उभ्या प्लेनला समांतर ठेऊ परंतु आडव्या प्लेनपासून काही दूर ठेऊ आणि हे जवळ असेल तर या प्रकरणात a b ही एड्ज उभ्या प्लेनला समांतर बनेल आणि बिंदू c हा उभ्या प्लेनच्या जवळ असेल आणि आपण हे वर प्रोजेक्ट करतो तेव्हा a हे वर XY अक्षावर प्रोजेक्ट केल्यावर a बनेल त्याचप्रमाणे b हे वर प्रोजेक्ट केल्यावर b बनेल आणि o हे अॅपेक्सपर्यंत प्रोजेक्ट केल्यावर o बनेल तर प्रोजेक्ट केल्यावर हा संपूर्ण सरफेस दिसत आहे o ते c हे मागील बाजूस असल्याने ते आपल्याला दिसत नाही म्हणून हे आपण डॅश लाइनद्वारे दाखवितो आपण हे काळजीपूर्वक पाहिले असता असे लक्षात येते की o o1 ही लाईन डॅश डॉट लाईन असायला पाहिजे परंतू याबाबतीत वस्तूचे डायमेन्शन हे या अक्षापेक्षा अधिक महत्वाचे आहे म्हणून o ते c जी काही अदृश्य लाईन आहे ती आपण o ते c पर्यंत या डॅश लाईन द्वारे दाखवतो आपण हा अक्ष दाखवत नाही तर या अक्षापेक्षा या अदृश्य डायमेन्शनला अधिक प्राधान्य देतो आता आपण आणखी एक उदाहरण पाहू आडव्या प्लेनवर एक सिलेंडर ठेवलेला आहे कदाचित त्याचा जनरेटर हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे पहिल्या उदाहरणामध्ये सिलेंडर हे उभे ठेवलेले होते आता उभ्याऐवजी आडवे सिलेंडर पाहू तर येथे हा उभा प्लेन आहे आणि हा आडवा प्लेन आहे आणि हे सिलेंडर आडव्या प्लेनवर कदाचित असे आडवे ठेवलेले आहे येथे आपण पाहू शकतो की हे फक्त या बिंदूंवर स्पर्श करते यामध्ये केवळ हे काही बिंदू या लाईनमध्ये जोडू शकतो आणि उर्वरित बिंदू हे जनरेटरला स्पर्श करणार नाहीत तर जेव्हा आपण या दिशेने आडवा प्लेन रोटेट करतो तेव्हा आपण हा आयत पाहू शकतो आणि हे वर प्रोजेक्ट केल्यावर एक वर्तुळ बनते आणि हे वर्तुळ फक्त एका बिंदूला स्पर्श करते आपण येथे पॉईंट कॉन्टॅक्ट पाहू शकतो तर या लाईनच्या बाजूने जर आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पाहिले तर तो एक बिंदू असेल आपण अक्ष हा नेहमी डॅश डॉट लाइन द्वारे दाखवतो बिंदू o आणि बिंदू o1 हा वर प्रोजेक्ट केल्यावर वर्तुळाचा केंद्रबिंदू हा o o1 बनेल आता अजून एक उदाहरण पाहू कोन हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे हे बेसवर ठेवलेले नसून त्याच्या जनरेटरवर ठेवलेले आहे मग आपण जर ते टॉप व्ह्यूमध्ये पाहिले तर ते त्रिकोण असेल हा कोन आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे म्हणून हा अॅपेक्स बिंदू नेहमी जमिनीस स्पर्श करतो आणि तो हा अॅपेक्स बिंदू आहे जेव्हा आपण या दिशेने पाहतो तेव्हा हा एक कोन इनक्लाइन जरी दिसत असेल तरी या प्रोजेक्शनमुळे आपण नेहमी हे प्रोजेक्ट केलेले एक वर्तुळ पाहतो हा एक राईट वर्तुळाकार कोन आहे ज्यामुळे आपल्याला एकमात्र वर्तुळ दिसते हा बिंदू आडव्या प्लेनच्या बेसवर आहे याचा अर्थ असा की उभ्या दिशेमध्ये इनक्लाइन असलेली ही संपूर्ण जनरेटर लाईन जेव्हा आपण त्या दिशेने रोटेट करतो तेव्हा ती त्या बिंदूसोबत कोइन्साईड होते त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण पाहू प्रिझमचा अक्ष हा उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर आहे तर समजा आपण एक बॉक्ससारखा प्रिझम निवडू तर हा प्रिझम पाहू याचा अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर ठेऊ तेव्हा आपल्याला उभ्या प्लेनमध्ये एक आयत दिसेल आणि येथेसुद्धा ते आयत म्हणून प्रोजेक्ट होते तर वेगवेगळे प्रिझम हे विविध प्रकारचे प्रोजेक्शन्स देतात उदाहरणार्थ पेंटागॉन प्रिझम पाहूया तर अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण व्ह्यूकडे पाहतो तेव्हा फक्त उभ्या प्लेनवर पेंटागॉन दिसेल आणि ही एक शक्यता आहे जिथे अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे आपण टॉप व्ह्यूवरून पाहू शकतो की हे बिंदू खाली प्रोजेक्ट केल्यावर एड्ज सारख्या लाईन बनतात आणि आपण टॉप व्ह्यूवरून ही लाईन पूर्णपणे पाहू शकतो म्हणून ती सलग लाईनने दाखवू तर या लाईन दिसतात म्हणून आपण हे येथे सलग लाईनने प्रोजेक्ट केले परंतु हे बिंदू असे एड्ज आहेत ते दिसणार नाहीत म्हणून आपण हे डॅश लाईनने दाखवत आहोत आता तोच अक्ष उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर आहे परंतु एड्ज ही आडव्या प्लेनवर फक्त ठेवलेली नाही तर ते या भागासारखे आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे कदाचित ते थोडेसे इनक्लाइन असेल किंवा कदाचित ते या दिशेने रोटेट केल्यावर आपल्याला केवळ हा 2लाईन कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट कॉन्टॅक्ट मिळेल जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा आपण ही एड्ज प्रोजेक्ट करतो ही एड्ज दिसते आणि ही एड्ज देखील आपल्याला दिसते कारण हा प्लेनचा सरफेस आपण एक एड्ज म्हणून पाहू शकतो या लाईन आपण सलग लाईन म्हणून खाली प्रोजेक्ट करतो ही एक एड्ज अदृश्य आहे म्हणून आपण हे डॅश लाईनने दाखवत आहोत आणि ही एड्ज दिसते म्हणून आपण हे एका सलग लाईनने दाखवतो त्याचप्रमाणे जर प्रिझमचा अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे आणि एका एड्जवर ठेवलेला आहे आणि जेव्हा आपण पाहतो की संपूर्ण फेस हा आडव्या प्लेनला समांतर आहे अशावेळी या लाईन देखील स्पष्ट दिसतात आणि ही एक अदृश्य लाईन आहे तर अदृश्य लाईन ही डॅश केलेली लाईन आहे आणि हा संपूर्ण सरफेस आपण या वस्तूच्या रूपात पाहू तर हा एक भरलेला सरफेस आहे त्याचप्रमाणे हा आणखी एक सरफेस भरलेली वस्तू म्हणून पाहू शकतो आणि हा एक भरलेल्या वस्तूचा सरफेस आहे म्हणून ते आपण सलग लाईनने दाखवतो अशाप्रकारे आपल्याला प्रिझमचे प्रोजेक्शन्स मिळतात आता आपण त्या प्रिझमचा साईड व्ह्यू पाहू आपण या दिशेने पाहू मग या लाईन येथे प्रोजेक्ट करू तर हे आयत बनते तर हे असे आपण पाहू शकतो ही लाईन येथे प्रोजेक्ट होते कारण अगदी मध्यभागी हा अक्ष आहे म्हणून या अक्षाच्या लाईनच्या खाली आपण ही लाईन काढू अशाप्रकारे हा डाव्या दिशेमधील साईड व्ह्यू आहे आता एक पिरॅमिडचे उदाहरण पाहू त्याचा अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे तर पिरॅमिड हा एक पेंटागॉन पिरॅमिड आहे म्हणून अॅपेक्सला हे सर्व बिंदू जोडले जातात आणि अक्ष हा उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे आणि एक बेस हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे तर सर्व प्रथम फ्रंट व्ह्यूमध्ये पेंटागॉन बनवू आणि तर हा फ्रंट व्ह्यू आहे तर हे अॅपेक्स या बिंदूला प्रोजेक्ट केले या सर्व तिरकस एड्ज या बिंदूकडे प्रोजेक्ट करू आपण टॉप व्ह्यूवरून पाहिले असता या एडजेस सरफेस आपण अशाप्रकारे काढतो आता हा सरफेस दिसत आहे आणि ही लाईन देखील दिसत आहे म्हणून आपण जोडत आहे तर या लाईन अदृश्य आहेत म्हणजेच हा संपूर्ण इनक्लाइन सरफेस या दिशेने येतो तर आपण ते बिंदू डॅश केलेल्या लाईनने दाखवतो त्याचप्रमाणे जर बेस वेगवेगळ्या दिशेमध्ये इनक्लाइन असेल तर अशाप्रकारे त्याचा व्ह्यू आपण पाहू शकतो हा संपूर्ण बेस आपण एका कोनामध्ये रोटेट करू आणि अक्ष हा नेहमी उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर असतो तर अॅपेक्स बिंदू हा नेहमी येथे असेल जेव्हा आपण हे रोटेट करतो तेव्हा o ते b ही लाईन दिसत आहे म्हणून o ते b ही लाईन सलग लाईनने काढू आपण c ते d एड्ज पाहू शकतो म्हणून o ते c आणि o ते d हे आपण सलग लाईनने काढू त्याचप्रमाणे आपण टॉप व्ह्यूकडून a ते o पाहू शकतो म्हणून o ते a हे सलग लाईनने काढू बाकी बिंदू हे आपण अशाप्रकारे प्रोजेक्ट करतो आपण काळजीपूर्वक पाहिले असता a ते a b ते b c ते c d ते d हे काढले पण e हे बेस येथे खालील बाजूला आहे म्हणून हे दिसत नाही आणि म्हणून आपण हे कंसात असे दाखवतो त्याचप्रमाणे जर एड्ज e हे आडव्या प्लेनवर ठेवलेली असेल तर आपण टॉप व्ह्यूमध्ये a b c d हे बिंदू सरळ लाईनमध्ये पाहू शकतो आणि ते बिंदू o सोबत लाईनने जोडू ही b ते o लाइन आणि c ते o लाइन ही नेहमी दिसते म्हणून आपण ते सलग लाईनने जोडतो o ते e हे दिसत नाही म्हणून हे आपण डॅश लाईनने जोडतो तर पुढच्या वर्गात आपण या सॉलिड्सच्या प्रोजेक्शन्सबद्दल अधिक जाणून घेऊ